आपण सुरुवातीला प्रशिक्षणाच्या गरजांचे मूल्यांकन याविषयी समजून घेतले नंतर आपण प्रशिक्षण गरजांचे मूल्यांकन पद्धती म्हणून कार्याचे अवलोकन प्रक्रिया कशी मदतीची ठरते याविषयी चर्चा केली नंतर आपण कामगिरीचे मूल्यांकन प्रशिक्षणाच्या गरजा ओळखणे या मध्ये कसे मदतीचे ठरते या विषयी बोललो आणि आताप्रशिक्षण गरजांचे मूल्यांकन मध्ये तीव्रता अवलोकन याविषयी बोलणार आहोत तर या विशिष्ट सत्रामध्ये प्रशिक्षण गरजांच्या मूल्यांकन मध्ये सर्वसामान्यपणे कार्याचे अवलोकन प्रक्रिया समाविष्ट असते यावरून प्रशिक्षण गरजांचे अवलोकन केले जाते यानंतरअशा कार्याच्या अवलोकन यापासून प्रशिक्षणाच्या गरजांचे मूल्यांकन केले जाते हे आपण या शेवटच्या सत्रामध्ये पाहणार आहोत प्रशिक्षण गरजांच्या मूल्यांकनासाठी तीव्रता अवलोकन कसे मदतीचे ठरते हे आपण पाहणार आहोत जर तुम्ही पहिल्या सत्राचा संदर्भ घेतला तर तुम्हाला असे आढळून येईल की एक कामगार असे म्हणाला की तुम्ही माझ्या कामाचा वापर करून घेतला परंतु तुम्ही माझ्या मेंदूचा वापर करून घेतला नाही म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांकडे जी काही क्षमता होती ती सर्व आपण वापरली नाही ही मला इथे प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अतिशय महत्वाची बाब नमूद करायला आवडेल की मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे यामध्ये वरिष्ठ त्यांच्याच समूहातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांची चांगले संबंध ठेवून चांगले मार्गदर्शन देऊन त्यांचा चांगला विकास करू शकतात त्यांच्यामधील समता ओळखू शकतात आणि त्यानुसार कामगिरी घेऊ शकतात माणसाचा मेंदू चमत्कार सिद्ध करू शकतो एखादा व्यक्ती खूपच जास्त वेळा चांगली कामगिरी करू शकतो परंतु यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते मूल्यांकनाची गरज असते योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि या सगळ्यासाठी संस्थेमध्ये एक विशिष्ट मार्गदर्शन प्रक्रिया असावी मग यामध्ये मार्गदर्शक कामगारांच्या क्षमतांचे अवलोकन करण्यासाठी वेळ देतील यालाच आपण पण तीव्रता अवलोकन म्हणू शकतो तीव्रता म्हणजे असं कौशल्य जे आता माहित आहे बरोबर परंतु त्यामध्ये माहित नसलेल्या क्षमतांचा सुद्धा समावेश होतो खूप वेळा असे दिसून येते की एखादी व्यक्ती खूप मोठं कार्य करण्यासाठी सक्षम असते ती परिश्रम करीत असते आणि ती जास्तीत जास्त योगदान देऊ शकत असते परंतु कामाच्या पद्धतीमुळे कार्याच्या प्रकारामुळे अडचण इकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे ते त्यांचे पूर्ण योगदान देऊ शकत नाहीत यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे म्हणून मार्गदर्शकाने दिसून आलेल्या क्षमता त्याचबरोबर न दिसलेल्या क्षमता या सगळ्यांची काळजी घेऊन योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणजेच मार्गदर्शकाने वैयक्तिक नातेसंबंध जोपासावे म्हणजे अशा व्यक्तींना स्वतःबद्दल जाणीव होईल कामाबद्दल जाणीव होईल आणि ज्या गोष्टी माहीत नाहीत अशा गोष्टींची सुद्धा जाणीव होईल आणि या गोष्टी सत्यात उतरतील त्यांची खरी पात्रता क्षमता समोर येईल खूप लोक असे असतात की त्यांना इच्छा असते त्यांना विकास साधायचा असतो त्यांना हे काम दीर्घकाळासाठी करायची असते मग अशा विकसित होऊ इच्छित व्यक्तींसाठी ज्यांना नवीन उंची गाठायची असते अशा सर्वांमध्ये एक तीव्रता किंवा क्षमता असते परंतु त्यांना ती उमगलेली नसते जाणीव झालेली नसते म्हणून कामगिरीमध्ये पुढे जाण्यासाठी किंवा जे काम करत आहे ते काम उत्कृष्ट करण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शक असणे गरजेचे असते संधीची गरज असते आणि हे तेव्हाच शक्य आहे हे जेव्हा त्यांना सुयोग्य वातावरण निर्मिती करून देण्यात येईल मग यामध्ये कोणते वातावरण गरजेचे आहे असे वातावरण जे त्यांच्या क्षमतांना विकसित करेल त्यांचे कलागुण ओळखेल साधे उदाहरण म्हणजे उद्योजकता म्हणजे काही व्यक्ती कामगार म्हणून योग्य नसतात परंतु ते उद्योजक म्हणून सुयोग्य असतात म्हणून आजकाल उद्योगांकडून असे निरीक्षण म्हणले जाते की ज्यांच्यामध्ये उद्योजकतेचे कौशल्य आहेत ते ओळखून योग्य प्रशिक्षण दिले जाते आणि यामधूनच अडचणी सोडवण्याचा दृष्टिकोन विकसित केला जातो जे सर्जनशील आहेत ज्यांना धोका पत्करायला आवडतो जे पुढचा विचार करतात असे सगळे यशस्वी उद्योजक होऊ शकतात अशी विशिष्ट संधी मिळवण्यासाठी उच्च पातळीची सक्षमता गरजेचे आहे प्रत्येक क्षेत्रांमधील कामांमध्ये हे महत्त्वाचे आहे हे गरजेचे जरी नसले तरी प्रत्येक कामासाठी याचे विशिष्ट महत्व आहे आणि हे खूप व पारंपारिक पद्धतीने करणे अपेक्षित आहे पारंपरिक पद्धतीच्या कार्यामध्ये एकच कार्य खूप वेळ केलं जातं आणि त्याला उच्च पातळीवर पोहोचवले जाऊ शकते यासाठी क्षमतांचे अवलोकन दोन भागांमध्ये विभागले आहे एक म्हणजे क्षमता आणि दुसरे अवलोकन जेव्हा आपण क्षमता विषय बोलत असतो यामध्ये गुणवत्ता येते आणि ती विकसित केली जाऊ शकते तर क्षमता म्हणजे सक्षमता पात्रता गुणवत्ता अगोदरपासून अस्तित्वात आहेत परंतु या बाहेर आलेल्या नसतात आणि जर अशा पात्रता विकसित केल्या तर व्यक्ती नवीन उंची गाठू शकतात मग यासाठी काय गरजेचे आहे तर येथे कामगिरीचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे म्हणून मला असे वाटते की संस्थेने कामगिरी मूल्यांकन पेक्षा क्षमता मूल्यांकनावर जास्तीत जास्त भर द्यावा कामगिरीचे मूल्यमापन औपचारिक आहे परंतु क्षमता मूल्यांकन हे अनौपचारिक पद्धत आहे म्हणून या ठिकाणी काही आव्हाने असू शकतात ही आव्हाने पार करणे गरजेचे आहे आणि मग असे दिसून येईल की अशी विशिष्ट आव्हाने व्यक्तीने पार केली तर ती व्यक्ती अतिशय कार्यक्षम पद्धतीने साक्षरतेचे मूल्यांकन करू शकेल व्यक्तीमधील लुप्त असलेले कलागुण विकसित केले जातील कारण व्यक्ती मधील क्षमता चालू कामगिरीपेक्षा निश्चितच जास्त असतात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट गुणांचे मूल्यांकन करीत असतो त्याचे अस्तित्व विकसित केले जाऊ शकते इथे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संवाद चालू कामगिरीपेक्षा जास्तीचा संवाद चालू कामगिरीपेक्षा इतर संवाद असेल तर निश्चितपणे व्यक्तीमधील क्षमता आणि गुण समजून घेण्यास मदत होईल तर इथे आपल्याला एक उदाहरण द्यायला आवडेल वैभव कंपनीमध्ये दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांच्या क्षमतांची मूल्यमापन साठी मूल्यमापनासाठी औपचारिक सर्वेक्षण करण्यात आले हे सर्वेक्षणाचे काम एका मनुष्यबळ सल्लागार कंपनीला म्हणजेच हां असोसिएट देण्यात आले होते या कंपनीने सर्वेक्षण तंत्रज्ञानाच्या आधारे करून त्याचे अवलोकन करून दिले यामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या त्याचा प्रत्येक व्यवस्थापकास साठी तपशीलवार अहवाल तयार करण्यात आला म्हणजे काय तर कर्मचाऱ्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी कंपनीमध्ये औपचारिक पद्धत आहे मग कर्मचाऱ्यांची क्षमता म्हणजे काय हे सर्वेक्षण बाहेरील कंपनीने केलेली असते ये हे मूल्यांकन सुद्धा सक्तीचे असते हे औपचारिक असते परंतु जेव्हा एखादी कंपनी असे क्षमतांचे मुल्यांकन सर्वेक्षण करत असते अशा किती कंपन्या आहेत मग यामध्ये प्रशिक्षक अशा संकल्पना घेऊन प्रशिक्षण देऊ शकतात प्रशिक्षक कंपनीमध्ये क्षमतांच्या सर्वेक्षणासाठी गरज आहे का हे ओळखू शकतात कंपनीमध्ये सरासरी वैयक्तिक क्षमता समूह क्षमता कंपनीच्या क्षमता सगळ्या ओळखण्याची गरज असते एखाद्या संस्थेची क्षमता वैयक्तिक व्यक्तीच्या क्षमता वरून ओळखली जाउ शकते जर वैयक्तिक पातळीवर क्षमता व्यवस्थित वापरल्या गेल्या तर नैसर्गिक रित्या त्याचा चांगला परिणाम संस्थेच्या कामगिरीवर होत असतो म्हणून एखाद्या कंपनीने क्षमतांची सर्वेक्षण करणे यामध्ये तंत्रज्ञान वापरून अवलोकन करणे आणि यातून आलेल्या अहवालानुसार या गोष्टी आढळून आलेत त्यानुसार पुढील कारवाई करता येते तर हे होते प्रशिक्षकाचे योगदान ज्यामध्ये क्षमतांच्या सर्वेक्षणाचा वापर केला आणि यामध्ये अवलोकन यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि ज्या गोष्टी आढळून आल्या त्याच्या तपशीलवार अहवाल प्रत्येक व्यवस्थापकास साठी वैभव कंपनी साठी देण्यात आला तर म्हणून एखादी कंपनी जेव्हा क्षमतांचे मूल्यांकनाचे सर्वेक्षण करीत असते तेव्हा ते वैयक्तिक पातळीवरील व्यक्तींच्या मुलांचा शोध घेत असते कोणत्या प्रकारच्या क्षमता व्यक्तींकडे आहेत आणि कोणत्या क्षमता विकसित केल्या जाऊ शकतात दर दोन वर्षातून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कर्मचाऱ्यांना ई मेल येत असतो आणि या ईमेलच्या माध्यमातून कर्मचारी 55 प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन पद्धतीने जमा करीत असतात या पद्धतीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला पंचावन्न प्रश्न विचारले जातात जानेवारीच्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी ही प्रश्नावली भरून देणे अपेक्षित आहे या प्रश्नावली मधून कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांचा प्रत्येक पैलू विचारात घेतला जातो मग अशा प्रकारे प्रत्येक प्रशिक्षक स्वतःची प्रश्नावली तयार करू शकतात त्याची स्वतःची पद्धत विकसित करू शकतात आणि सर्वेक्षणासाठी कंपनीला विचारू शकतात आणि जर कंपनीने संमती दिली तर कर्मचाऱ्यांना असे प्रश्न विचारून सर्वेक्षण केले जाऊ शकते यामध्ये समूहांचे सर्वेक्षण एखाद्या विभागाचे सर्वेक्षण यावरून कर्मचाऱ्यांचे प्रत्येक क्षमतांचे पैलू बाहेर येऊ शकतात एखादी संस्था त्यांचा व्यवसाय ज्या पद्धतीने चालवत असते आणि पूर्ण संस्था ज्या पद्धतीने चालत असते म्हणून प्रत्येक संस्थेने अशा क्षमतांच्या सर्वेक्षण यांचा वापर करावा फक्त कामगिरी मूल्यांकन वरती समाधानी न राहता क्षमतांच्या सर्वे सुद्धा करून जास्तीत जास्त माहिती मिळवावी हे पूर्णतः भिन्न असावे संस्थेने प्रशिक्षकास अशी संधी देण्यात यावी यामध्ये मते प्रशिक्षक कंपनीमध्ये असुदेत किंवा बाहेरील असू देत यांना अशी संधी देऊन प्रश्नावलीच्या माध्यमातून सक्षमता ओळखण्याची संधी मिळावी या प्रश्नावली मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे 7 प्रकारे घेतली जातात आज काल लिकर्ट पद्धतीसुद्धा वापरली जाते आपल्या सगळ्यांना या विषयी माहिती आहेच यामध्ये पाच मुद्दे असतात परंतु जर सात मुद्दे असतील तर ती अजून चांगली असेल यामध्ये जास्तीत जास्त संकल्पना स्पष्ट होतील व्यक्ती स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतील हे सात मुद्दे म्हणजे आवडीचे अति आवडीचे मौन नापसंती अति नापसंती मध्यम नापसंती मध्यम पसंती अशा प्रकारे असतात हे सर्वेक्षण जानेवारी 31 तारखेला बंद होते आणि तिथून पुढे या माहितीचे अवलोकन सुरू होते इथे दोन प्रकारचे मोजमाप एक म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व क्षमता दुसरे म्हणजे उत्कृष्ट संस्था यामध्ये वैयक्तिक नेतृत्व गुणांची क्षमता तपासली जाते वैयक्तिक वकृत्व गुणांमध्ये उत्कृष्ट संस्थेच्या क्षमता कशा वाटल्या जातात हे तपासले जाते हे अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार होतात करण्याला खूप सारे कर्मचारी खूप सारा अवलोकन त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आणि मग शेवटी संपूर्ण अहवाल तयार होतो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये हे सगळे तयार होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल तयार असतो यामध्ये नेतृत्वगुण हा एक अतिशय मुद्दा असतो हा प्रत्यक्ष व्यवस्थापकाचे मोजमाप करीत असतो त्याची कौशल्य मोजत असतो आणि त्या व्यवस्थापकाच्या नेतृत्व क्षमता मोजत असतो तर या अहवालाच्या आधारे प्रत्येक व्यवस्थापकाला जे काही मोजमाप लावलेले आहे त्यांच्या कौशल्य पातळीचे मोजमाप केले आहे त्यांच्या नेतृत्वगुण क्षमतांचा विकास केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं कीप्रत्येक नेत्याकडे कोणत्या प्रकारची क्षमता आहेत कोणत्या प्रकारचे तीव्रता आहे आणि प्रत्येक व्यवस्थापकाकडे कोणते विशिष्ट क्षमता आहेत या सगळ्या पासून एक तक्ता तयार करण्यात येतो आणि यावरून प्रत्येक व्यवस्थापकाचा नेतृत्व क्षमता टिपल्या जातात संस्थेच्या तक्त्यामध्ये संस्थेमध्ये असलेली संस्कृती संस्थेचे असलेले सामर्थ्य त्यामध्ये कोणता विकास करण्यात येईल अशा प्रकारचे तपशील सादर केले जातात संस्थेच्या अहवालामध्ये संस्थेची संस्कृती संस्थेची मूल्य व्यवसायाची ध्येय याचा तपशील दिलेला असतो या अहवालामध्ये संस्थेकडे पाहण्याचा कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन टिपलेला असतो कर्मचारी संस्थेकडे कोणत्या नजरेने पाहतात संस्थेकडे कोणत्या सामर्थ्याचा पुरवठा आहे आणि कोणत्या सामर्थ्य विकसित केले जाऊ शकते याचा तपशील अहवाल संस्थेला मिळत असतो अशा पद्धतीने संस्थेचा उत्कृष्ट अहवाल तयार होतो यामध्ये प्रथमतः नेतृत्वक्षमता ओळखल्या जातात कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्व क्षमता किती आहेत हे पाहिले जाते दुसरे म्हणजे म्हणजे संस्थेची ध्येय काय आहे संस्थेचा दृष्टिकोण काय आहे संस्थेच्या सामर्थ्य कडे कर्मचारी कोणत्या नजरेने पाहतात सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि एखादी गोष्ट 75 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आली तर अशा गोष्टी पुढील कारवाईसाठी सुधारणांसाठी नमूद केले जातात एखाद्या मुद्द्याला 75 टक्के पेक्षा कमी गुण मिळाले तर त्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाऊ शकते प्रत्येक व्यवस्थापक मनुष्यबळ विभागाच्या संपर्कात राहून पाच उत्कृष्ट आणि पाच कनिष्ठ विभाग ओळखून त्यावर कार्यरत असतो आणि हे कार्य पुढच्या 22 महिन्यांसाठी असते तर म्हणून त्यांना पुढच्या वर्षी प्रशिक्षण द्यायचे असते असे उत्कृष्ट पाच आणि त्यातील पाच यांना तातडीने प्रशिक्षण देणे गरजेचे असते अशा पद्धतीने पुढच्या बावीस महिन्यांसाठी प्रशिक्षित करून पुढचे सर्वेक्षण नियोजित केले जाते तर अशा विशिष्ट सर्वेक्षणांमधून म्हणजे दोन वर्षांमध्ये किंवा या 22 महिन्यानंतर उद्दिष्ट प्राप्त झाली आहे की नाही हे तपासले जाते आणि पुढील दोन वर्षानंतर च्या सर्वेक्षणामध्ये काय बाबी समोर आल्यायाची तुलना मागील अहवालाशी केली मग यामध्ये कोणत्या क्षमता विकसित केल्या गेल्या कोणाला संधी दिली गेली याविषयीची टिपणी असते यावरून पुढील काळासाठी कृती आराखडा तयार केला जातो तर म्हणून अशा घटनेमध्ये जेव्हा कृती आराखडा तयार होतो तेव्हा हे सल्लागार संस्थेच्या व्यक्तीं बरोबर मिळवून एकत्रित पार पाडणे गरजेचे असते अशा विशिष्ट कृती आराखडा साठी त्याच्या रचनेसाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे असते असा कृती आराखडा प्रत्येक संस्थेसाठी वेगळा असू शकतो परंतु प्रशिक्षकांच्या मदतीने असा आराखडा तयार केला जाऊ शकतो प्रशिक्षक संस्थेसाठी क्षमतांची सर्वेक्षण तयार करून देऊ शकतात आणि ज्या विभागांमध्ये कमी गुण मिळाले आहेत ते विभाग सुधरवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतात त्याच्यावर भर देऊ शकता या अहवालाच्या आधारे ज्या विभागामध्ये कमी गुण आहेत त्यांचा विकास करून आणि या विभागाचे जास्त कोण आहेत ते कंपनीच्या सामर्थ्य मध्ये भर घालत असतात तर मग या क्षमतांच्या मूल्यमापन मध्ये कोणते प्रश्न असू शकतात कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात वैभव कंपनी मधील कर्मचाऱ्यांचे क्षमतांची सर्वेक्षण केले त्यावेळेस याच्यावर काही प्रतिक्रिया आल्या तर मग क्षमतांच्या अवलोकन साठी कोणती चांगली पद्धत आहे तर यासाठी उत्कृष्ट पद्धत म्हणजे ज्या काही कमतरता आहेत किंवा कमीवर असणारे पाच विभाग ओळखून त्यावर पुढील कारवाई करावी आणि यांना प्रशिक्षण आयोजित करावे अशा प्रकारचे मूल्यांकन आपण देऊ शकतो दुसरा मुद्दा म्हणजे काम समुहा मधील काम असे पाच प्रश्न निवडावे ज्यामधून उत्कृष्ट नेतृत्व क्षमता ओळखल्या जातील आता काही कार्यशाळा आयोजित करा आणि काही कर्मचाऱ्यांच्या समुहासाठी अशा कार्यशाळेच्या माध्यमातून प्रश्न विचारून घ्यावे यासाठी पाच प्रश्नांचा समावेश असावा यामधून उत्कृष्ट नेतृत्व क्षमता ओळखा जाऊ शकतात आणि हे संस्थेच्या विकासासाठी वापरली जाऊ शकते संस्थेमधील बद्दल व्यवस्थापनासाठी वापरले जाऊ शकते संस्थेतील नेतृत्व विकासासाठी वापरली जाऊ शकते आणि अशा प्रकारे उत्कृष्ट नेतृत्व क्षमता विकसित केल्या जाऊ शकतात असे प्रश्न विचारून म्हणजेच संस्थेतील नेतृत्व क्षमता विषयी तुम्ही काय विचार करता संस्थेमध्ये कुठल्या पाच क्षमता आहेत यावरून उत्कृष्ट नेतृत्व क्षमता मोजले जाऊ शकतात तिसरे म्हणजे समूहा मधील काम यासाठी पाच प्रश्नांचा संच तयार करून संस्थेमधील उत्कृष्ट क्षमता मोजले जाऊ शकतात याचप्रमाणे जेव्हा आपण अशा विशिष्ट कार्यक्रमाविषयी बोलत असतो तेव्हा अशा पाच प्रश्नांचा संच तयार करावा ज्यामधून उत्कृष्ट नेतृत्व क्षमता ओळखल्या जातील आणि यावरूनच संस्थेतील उत्कृष्ट क्षमता सुद्धा ओळखल्या जातील आणि मग कमी असलेले विभाग विकसित केले जाऊ शकतात जर अशा गोष्टींचा अवलंब केला तर उत्कृष्ट नेतृत्व कार्यक्रम नियोजित केला जाऊ शकतो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात नेतृत्व कौशल्य कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात आणि यामधून नेतृत्व गुण विकसित केले जातात त्याच प्रमाणे अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर संस्थेमधील ओळखले जाऊन त्यांच्यावर काम केले जाईल आता पहिला प्रश्न येतो तो म्हणजे मूल्यांकन राबवणे यानंतर क्षमतांना बक्षीस देणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे ठरते तर ते संस्थांमध्ये हे मूल्यमापन केंद्र असते मूल्यमापन बक्षीस प्रणाली मध्ये एक चांगली मूल्यांकन प्रणाली विकसित केली जाऊ शकते मनुष्यबळ विभागांमध्ये अध्यापन आणि विकास असे विशिष्ट विभागात असावेत नाहीतर फक्त कामगिरीमध्ये व्यस्त असेल तर संस्थांमधील सामर्थ्य कडे लक्ष वेधले जाणार नाही प्रत्यक्ष मतांसाठी आणि कामगिरीसाठी वेगवेगळ्या बक्षीस प्रणाली असण्याची खात्री करा म्हणजेच एखाद्या कामगारांची कामगिरी चांगली आहे एखाद्याची क्षमता चांगली आहे एखाद्याची भूतकाळातील कामगिरी चांगले आहे अशांना बक्षीस मिळाली असणे गरजेचे आहे आता लवकरात लवकर उत्कृष्ट लोकांसाठी चांगली चांगली क्षमता मूल्यमापन पद्धती विकसित करावी आणि जे कोणी चांगल्या क्षमतांची कामगार आहेत त्यांना ओळखून निश्चित करणे गरजेचे आहे आहे मग त्यांना विकसित कसे केले जाऊ शकते यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे या सर्वेक्षणांमधून त्यांच्यामधील क्षमता बाहेर येतील आणि त्याचे मोजमाप करता येईल मग अशा क्षमता मोजण्यासाठी वापरले गेलेले मापदंड कर्मचाऱ्यांना अगोदरच स्पष्ट करून सांगावेत यामध्ये महत्त्वाचे कोणते घटक असतात ते सांगावे आता तुम्हाला अशा घटकांची यादी दिसेल जसे की आपण 55 प्रश्नांची यादी तयार केली हे सगळे प्रश्न कोणत्यातरी घटकावर अवलंबून असतात तर अशा घटकाविषयी जनजागृती असावी हे घटक प्रत्येक संस्थेमध्ये वेगळी असू शकतात प्रत्येक कामासाठी वेगळे असू शकतात प्रत्येक विभागासाठी वेगळे असू शकतात म्हणजेच एखाद्या विशिष्ट कामासाठी विशिष्ट गुण असणे गरजेचे असते म्हणजेच एखादी व्यक्ती असे काम करण्यासाठी सक्षम आहे की नाही आणि ते काम पुढे पातळीवर घेऊन जाण्यास तयार आहे की नाही हे तपासले जाते अशा प्रकारे ही सर्व घटक उपयोगी ठरतात म्हणजे एखादे काम पुढील कामासाठी उपयोगाचे असते म्हणून त्याचे महत्व वाढत असते सक्षमता मूल्यांकन सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर व्यवस्थित समजून सांगावे याची रचना कशी आहे कोणते प्रश्न आहेत कधीकधी विचारले जातात प्रत्येक कामाला किती गुण आहेत तसेच जानेवारी मध्ये याचे मोजमाप होणार ही सगळी माहिती असेल तर कर्मचाऱ्यांना आनंद होईल की हे सर्वेक्षण सर्वांसाठी फायद्याचे आहे कमी गुण असणारे विभागांमध्ये विशेष लक्ष दिले जाईल आणि विकसित होतील संस्थेमध्ये कोणीतरी आहे जेआपल्याला आधार देण्यासाठी आपल्या गरजा ओळखत आहे आपल्या कलागुणांना विकसित करीत आहे अशी भावना असेल तर कर्मचारी या सर्वेक्षणाबाबत सकारात्मक असतील आता जेव्हा आपण उत्कृष्ट नेतृत्व क्षमता याच्या प्रश्नावली बद्दल बोलतो तेव्हा मन वळणारे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व याविषयी विचार करतो एखाद्या नेतृत्वाचं अस्तित्व अधिकार कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याची प्रवृत्ती मग ती प्रभावशाली आहे का मन वळणारे आहे का ज्यांचे अधिकाऱ्यांमध्ये अस्तित्व आहे आणि पदभार स्वीकारल्यानंतर ते आनंद घेत असतात कामांना पुढे घेऊन जात असतात अशा प्रतिक्रिया आल्यात तर या ठिकाणी अशा व्यक्तींकडे मन वळणारी आणि प्रभवशाली नेतृत्वगुण असल्याचे दिसते जर व्यक्ती समूहाला प्रभावित करत असेल प्रेरित करीत असेल तर ते उत्कृष्ट काम करतात आणि सदैव उपलब्ध असतात प्रत्येक काम कार्यक्षम पद्धतीने होत असते म्हणजेच असे नेतृत्व प्रेरणादायक शक्तिशाली असते आणि जर असे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आणि शक्तिशाली नेतृत्व असेल तर नक्की त्यांच्यामध्ये उच्च पातळीवर जाण्याच्या क्षमता असतात काही वरिष्ठ मंडळी त्यांच्या कनिष्ठ मंडळींना चांगला आधार देऊन त्यांचा विकास करीत असतात त्यांच्याकडून नियमित प्रतिक्रिया घेऊन त्यांचे संगोपन करीत असतात त्यांचे कौशल्य विकसित करीत असतात यालाच हुशारी व्यवस्थापन म्हणतात अशा प्रकारचे कलागुण जर एखाद्या व्यक्तीत असेल तर निश्चितपणे अशा व्यक्तीकडे शिकवण्याची गुण आहे दुसऱ्याला शिकवण्याची कौशल्य आहे या प्रश्नावली मध्ये काही प्रश्न ताणतणाव संदर्भात असतात याला प्रतिक्रिया जर शांत आणि नियंत्रित असतील तर हे उत्कृष्ट गुण समजले जाते तर म्हणून काही कर्मचारी अशी असतात की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ते चांगल्या पद्धतीने वर्तन दाखवून ताणतणाव शांत राहून आणि स्वतःला ताब्यात ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवत असतात जर अशी निरीक्षण असेल तर ताण तणावाला सामोरे जाण्याची त्यांच्याकडे चांगली शक्ती आहे असे समजले जाते आणि अशी व्यक्ती निश्चितच एक उत्कृष्ट नेता म्हणून समोर येऊ शकते नंतरचा मुद्दा म्हणजे स्वयंविकास संधीचा वापर करणे म्हणजे एखादी संधी आली तर ती स्वतःसाठी वापरणे स्वतः बद्दल जागृती अशा व्यक्ती शिकण्या मध्ये उत्कृष्ट असतात स्वतः आणि त्यांच्या समूहामध्ये सर्वांचा विकास साधतात म्हणून अशा प्रकारांमध्ये नेतृत्व विकासासाठी असे प्रश्न समाविष्ट करणे गरजेचे असते आणि शेवटचा भाग म्हणजे उत्कृष्ट संस्थेचे सक्षमता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील तर एखादी गोष्ट नव्या पद्धतीने करण्याचा संकल्प नसतील तर अशा गोष्टी विचारात घ्यायला हरकत नाही संस्थेमध्ये अशा नवीन संकल्पना स्वीकारण्याची संस्कृती असावी कारण एखाद्या कर्मचार्याला एखादी गोष्ट नवीन पद्धतीने करायची असेल तर व्यवस्थापनाने तसा विचार करावा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यां बरोबर खुले आणि प्रामाणिक संभाषण ठेवावे म्हणजेच संस्थेच्या नेतृत्व क्षमता मध्ये संभाषण प्रणालीला खूप महत्त्व आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया असेल तर व्यवस्थापन सकारात्मक वातावरण निर्मिती करू शकते आणि निश्चितपणे अशा सकारात्मक वातावरण निर्मितीमुळे कामाची जागा चांगली होते कर्मचारी सकारात्मकरीत्या काम करतात आणि यशस्वी कामगिरीसाठी काही धोका असल्यास संस्था पुढाकार घेऊन लक्ष देत असते अशा वातावरणामध्ये कर्मचाऱ्यांना बिनधास्त काम करण्यासाठी चांगली संधी असते त्यांना कोणताही धोका जाणवत नाही आणि हे आहे संस्थेच्या सक्षमते बद्दल कामाचे ठिकाणी असणारे धोके यांचा समावेश सक्षमते मध्ये होतो जर कामांमध्ये सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता असेल तर प्रोत्साहन आणि बक्षीस प्रणाली असेल तर निश्चितपणे नावाने पूर्ण संस्कृती तयार होईल इथे मला हे सांगायचे आहे की संस्थेच्या उत्कृष्ट क्षमतांच्या आधारे नेतृत्व उत्कृष्ट क्षमता च्या आधारे आपण हे ओळखू शकतो की व्यक्तीमध्ये सक्षमता आहे की नाही संस्थेमध्ये क्षमता आहे की नाही आणि जर दोघांमध्ये क्षमता असतील तर एक उत्कृष्ट प्रकारची क्षमता अवलोकन प्रक्रिया तयार होईल आता कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियांना विचारात घेणे कामाचे ठिकाण आणि चांगले वातावरण तयार करणे कामाच्या ठिकाणचा धोका कमी करणे कामामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण आणणे मग प्रत्येक गोष्टीसाठी किती गुण आहेत हे तपासणे कमी गुण असणाऱ्या विभागांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे कामाच्या ठिकाणी कोणते असे विभाग आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे हे ओळखणे कामाचे ठिकाण चा धोका कमी करणे कामाची जागा प्रेरणादायी तयार करणे कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष द्यायचे आहे हे तपासणे नाविन्यपूर्ण संस्कृती तयार करणे हे सगळे विकसित केले जाऊ शकते त्याचप्रमाणे वैयक्तिक नेतृत्व उत्कृष्ट क्षमता यामध्ये समजा प्रेरणा आणि अधिकारांची गुण जास्त असतील तर ही चांगली गोष्ट आहे संस्था चांगली आहे असे समजण्यात येते परंतु तणाव परिस्थिती हाताळणे कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया यासाठी जर कमी गुण असतील तर एकूण प्रतिक्रिया कमी असेल यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जावेत कारण ते जर तणाव परिस्थिती चांगल्या पद्धतीने संभाळून शकत असतील तर ते त्यांची कामगिरी उत्कृष्ट करतील आणि म्हणून अशा विशिष्ट घटकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत मग हे वैयक्तिक पातळीवर असतील किंवा संस्था पातळीवर असतील असे घटक विकसित केली जातील आणि याचा परिणाम म्हणजे जास्त क्षमता मूल्यमापनाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी प्रशिक्षणाच्या गरजा ओळखले जाऊ शकतात हे सगळं होतं संस्थेचे उत्कृष्ट सक्षम ते बद्दल तर एवढं सगळं सक्षमता अवलोकन यासाठी आणि प्रशिक्षणासाठी पुरेसं आहे एवढं बोलून मी इथे थांबतो धन्यवाद